जेव्हा आपल्याला जटिल काहीतरी शिकण्याची किंवा आव्हानात्मक समस्या सोडवण्याची आवश्यकता असते तेव्हा आपल्यातील बर्याच जणांची एखाद्याशी चर्चा करणे ही अत्यंत नैसर्गिक प्रतिक्रिया असते आपण विद्यार्थी किंवा व्यावसायिक असो आपण हे करतो जेव्हा आपण सहकार्याने शिकून घेतो आणि समस्येचे निराकरण करतो तेव्हा आपल्याला तर्कशक्तीच्या सखोल स्तरावर जाण्याची अनुमती मिळते यामुळे आपल्याला नवीन दृष्टीकोन प्राप्त करण्याची जबाबदारी शेअर करण्याची आणि कार्यावर लक्ष केंद्रित करण्याची उच्च प्रेरणा मिळते हे ई शिक्षण संदर्भात देखील लागू होते ई शिक्षण कार्यामध्ये आपण सहयोगी शिक्षण उपक्रमांची रचना करण्यापूर्वी प्रतिबंब स्थान असलेल्या ठिकाणी थांबू आपण मूक किंवा ऑनलाइन कोर्स यापूर्वी केला असेल तर आपण त्या ऑनलाइन कोर्समध्ये कोल्याब्रेटीव्ह अॅक्टिव्हिटीस कोठे केल्या अश्या दोन मार्गांची यादी करा जसे आपण इतर कोर्स सहभागींसह कार्य केले असेल आपण यापूर्वी ऑनलाईन कोर्स घेतला नसेल आणि हा तुमचा पहिला अभ्यासक्रम असेल तर तुम्ही गेल्या काही आठवड्यांमध्ये या कोर्समध्येच केलेल्या काही कोल्याब्रेटीव्ह अॅक्टिव्हिटीसचा विचार करू शकता किंवा अशा दोन मार्गांबद्दल विचार करा ज्याने आपल्याला समोरासमोर अभ्यासक्रमात इतरांसह शिकण्यास मदत केली समोरासमोर किंवा पारंपारिक वर्गातील वर्कशॉप असेल किंवा कदाचित संवादात्मक समोरासमोर वर्कशॉप असेल आपले पूर्ण झाल्यावर कृपया पुन्हा सुरू करा ई शिक्षण सेटिंगमध्ये किंवा जसे की मूक किंवा ऑनलाइन कोर्समध्ये आपल्याकडे विकिसचा समावेश असलेल्या सहयोगी अॅक्टिव्हिटीसचा अनुभव असेल आपण डिस्कशन बोर्ड किंवा चॅट फोरममध्ये पोस्ट केले असावे आपल्या सहकार्यांनी अपलोड केले आहे अशा एखाद्या गोष्टीचे पुनरावलोकन करण्यासाठी आपल्याला काही तास लागले असतील त्याचप्रमाणे समोरासमोर सेटिंगमध्ये आपण सामूहिक चर्चा किंवा वादविवाद कदाचित काही स्ट्रक्चरड लर्निंग अॅक्टिव्हिटीस स्ट्रक्चरड पीयर लर्निंग अॅक्टिव्हिटीस जसे की सहयोगी समस्या निराकरण जिगसॉ थिंक पियर शेअर इत्यादी यांचा अनुभव घेतला असेल तर या निरनिराळ्या अॅक्टिव्हिटीस आहेत ज्यामध्ये कोणाबरोबर तरी शिकणे समाविष्ट आहे जे वेगवेगळ्या संदर्भात केले जाऊ शकते सहकार्याची कल्पना अशी आहे की एक सामान्य हेतू साध्य करण्यासाठी विद्यार्थी एकत्रितपणे कार्य करतात पियर लर्निंगमध्ये इतरांशी संवाद साधून कौशल्य आणि ज्ञानाची प्राप्ती केली जाते येथे हे ओळखणे आवश्यक आहे की सहकार्यांबरोबर शिकताना स्वत चा संवाद तयार करण्यासाठी वैयक्तिक अर्थ तयार करण्यासाठी सहकार्य ही एक व्यवहार्य पद्धत आहे हे सहयोग नाही सहयोगी शिक्षण किंवा पियर लर्निंग हे केवळ एकमेकांकडील माहिती मिळवण्याचे साधन नाही अनेक संशोधन अभ्यास आणि बर्याच शिक्षण सिद्धांतांनी सहयोगी आणि पियर लर्निंगचे महत्त्व दर्शविले आहे आणि हे विविध संदर्भांमधून पुन्हा दिसून येते हे शैक्षणिक वातावरणामध्ये तयार केलेले सामाजिक संवाद वैयक्तिक शिक्षणास समर्थन करतात या कल्पनेपासून सुरू होते असे गट संवाद अॅक्टिव लर्निंग सुलभ करते नॉलेज शेअरिंग तसेच अभिव्यक्ती सहयोग आणि संवाद यासारख्या कौशल्यांना प्रोत्साहित करतात हे विशिष्ट अभ्यासक्रमात विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यात एक सुसंवाद स्थापित करते आणि शेवटी पियर लर्निंग मध्ये सहकार्य केल्याने विविध दृष्टिकोनाचे विस्तृत ज्ञान होते आणि पुन्हा आपणास हे माहित आहे की विविध दृष्टीकोन तसेच विचारांचे वैविध्य कसे एखाद्याचे स्वतःचे शिक्षण समृद्ध करू शकते मला वाटते की तुम्हां सर्वांना हे पटले आहे आणि सहयोगी आणि पियर लर्निंगचे महत्त्व आपल्या स्वतःच्या अनुभवावरून आपणास माहित आहे परंतु आपण त्याची अंमलबजावणी कशी करू शकतो ई शिक्षण संदर्भात आपण ते कसे कार्यान्वित करू तर आता आपण करीत असलेल्या काही धोरणांपैकी आणि सहयोगी साधनांकडे पाहू जे आपल्या स्वतच्या ई शिक्षण संदर्भांसाठी सहयोगी शिक्षण अॅक्टिव्हिटीस डिझाइन करण्यात मदत करेल सर्वात सामान्य धोरणांपैकी एक डिस्कशन फोरम हा आहे की जो पियर लर्निंग सुलभ आणि प्रोत्साहित करतो आता आपण लर्निंग मॅनेजमेंट सिस्टमवर किंवा ऑनलाईन कोर्सेसच्या वेबसाइटवर आणि अशा बर्याच वेगवेगळ्या ठिकाणी डिस्कशन फोरम पाहिले असतील आता फक्त डिस्कशन फोरम उपलब्ध करुन देणे आणि आपल्या विद्यार्थ्यांना तेथे जाऊन चर्चा करण्यास किंवा एखाद्या विषयाबद्दल चर्चा करण्यास सांगणे पुरेसे नाही कारण पुन्हा हे माहीत आहे की फारच कमी लोक प्रत्यक्षात पुढे जातात आणि थोड्याशा जास्तीत जास्त गोष्टी असल्याशिवाय फोरम मध्ये भाग घेतात तर डिस्कशन फोरमध्ये सहभाग सुधारण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा एक मार्ग म्हणजे एका फोकस प्रश्नाचा समावेश करणे किंवा लोकांना जाण्यासाठी आणि भाग घेण्यासाठी प्रोत्साहित करणे आपण या कोर्समध्ये काय केले आहे ज्याच्याशी आपल्याला आता परिचित व्हायला पाहिजे ती म्हणजे लर्निंग एक्सपीरिएन्स इंटरअॅक्शन LxI अॅक्टिव्हिटी जी आपल्या स्वत च्या वैयक्तिक अनुभवाशी संबंधित एका फोकस प्रश्नासह सुरू होते आणि आपल्याला प्रथम आपला अनुभव सादर करावा लागतो आपली मते इतरांशी शेअर करावी लागतात आणि त्यानंतर फोकस प्रश्नावर आपल्याला जाऊन इतर लोकांचे अनुभव पहायला आणि त्यावर टिप्पणी करण्यास सांगितले जाते ह्या अॅक्टिव्हिटीचा शेवट करणारा एक प्रतिबंब प्रश्न असतो जो संपूर्ण गोष्टी पुन्हा एकत्र जोडतो तर डिस्कशन फोरम म्हणजे तंत्रज्ञान साधन किंवा प्लॅटफॉर्म आहे जे लर्निंग एक्सपीरिएन्स इंटरअॅक्शन LxI अॅक्टिव्हिटीशी जोडलेले आहे हे दोघे एकत्रितपणे पीअर लर्निंगला प्रोत्साहन देण्यास मदत करतात संबंधित धोरणांमद्धे चार्ट इन्स्टंट मेसेजिंग लाइव्ह चॅट्स मेसेज बोर्ड अशी अनेक उदाहरणे आहेत यापैकी काही आपल्याला आता या स्क्रीनशॉट्स आणि चित्रांमध्ये दिसतील आपण नमूद केलेल्या आधीच्या मुद्द्यांप्रमाणेच जेव्हा आपण चॅट किंवा इन्स्टंट मेसेजिंग समाविष्ट करता तेव्हा आपल्याला त्याभोवती लर्निंग अॅक्टिव्हिटी डिझाइन करावी लागेल उदाहरणार्थ आपण विद्यार्थ्यांना मागील वर्गाच्या आव्हानांवर चर्चा करण्यासाठी एक फोकस प्रश्न प्रदान करू शकता जो एक अगदी सोपा फोकस प्रश्न असेल आणि हा प्रत्येक विद्यार्थ्यासाठी अतिशय संबंधित असेल आणि यामुळे चर्चा चालू होईल आणि शिक्षक म्हणून आपल्याला वेळेत अभिप्राय मिळेल ही एक शैक्षणिक रणनीती आहे जी वर्गाला कोणती आव्हाने होती याची जाणीव करण्यास मदत करेल आणि आपण त्यासह पुढे जाऊ शकू पीअर लर्निंगची वेगळी रणनीती जी ई शिक्षण संदर्भात वापरली जाऊ शकते ती विकी ही आहे आता विकी हे एक असे व्यासपीठ आहे जिथे शिकणारे स्वतंत्रपणे तसेच एकत्रीत मजकूर लिहू शकतात इमेजस अपलोड शकतात ते एकमेकांच्या कामावर टिप्पणी देऊ शकतात विकीचे सर्वात सामान्य उदाहरण म्हणजे विकिपीडिया परंतु हे टीचिंग आणि लर्निंगच्या संदर्भात आणले जाऊ शकते आणि कित्येक ई शिक्षण प्लॅटफॉर्ममध्ये जसे की ओपन सोअर्स मूडल सारख्या LMS मध्ये विकी अंतर्भूत साधन आहे पूर्वीप्रमाणेच विद्यार्थ्यांना विकी वर करता येतील अश्या स्पष्ट शिक्षण उपक्रम तयार करणे खूप महत्वाचे आहे विद्यार्थ्यांना सहयोगी प्रकल्पावर काम करण्यासाठी विकी हा एक चांगला मार्ग आहे ज्यासाठी त्यांना कित्येक दिवस किंवा कित्येक आठवडे काम करावे लागेल अशी इतर साधने आहेत जिथे विद्यार्थी एखाद्या विशिष्ट डॉक्युमेंटवर किंवा मजकूरावर सहयोगाने कार्य करू शकतात तर गूगल डॉक्स ही अशी एक गोष्ट आहे जी आपणस परिचित आहे कदाचित व्यावसायिक सेटिंगमध्ये आपणस हे माहीत आहे आपण हे वर्गात आणू शकतो हे साधन विद्यार्थ्यांना एकमेकांवर टिप्पणी करण्याची एकमेकांच्या कार्याचे पुनरावलोकन करण्याची संपादन करण्याची तसेच एकत्र काहीतरी तयार करण्याची अनुमती देते शिक्षण अॅक्टिव्हिटी च्या एकाच कुटुंबात आपण पॅडलेट किंवा ट्रेलो सारख्या ऑनलाइन सहयोगी डिस्कशन बोर्डचा वापर करून अॅक्टिव्हिटीस चे डिझाईन देखील करू शकतो आता ही साधने शिकणार्यांना मजकूर व्हिडिओ ऑडिओ मते शेअर करण्यास अनुमती देतात या पोस्ट केलेल्या नोट्सची संपूर्ण यादी या आभासी भिंती आहेत त्याच समस्येबद्दल इतर काय विचार करीत आहेत हे जाणून घेण्याचा हा एक चांगला मार्ग आहे कदाचित तेथे पोस्टिंग आणि रीडिंग याद्वारे कल्पना द्या आणि घ्या हि संकल्पना असावी या साधनांचा समोरासमोर वर्गात तंत्रज्ञान समायोजित करण्यासाठी प्रभावीपणे उपयोग केला जाऊ शकतो जेणेकरून ही रीयल टाइम अॅक्टिव्हिटी असेल किंवा आपण काही ई शिक्षण तयार करीत असल्यास आणि विद्यार्थ्यांनी दिलेल्या कालावधीत स्वतःहून सहयोग करावे अशी तुमची इच्छा असेल आणि विशिष्ट अॅक्टिव्हिटी संपल्यानंतर काही दिवसांनंतर या कृतीबद्दल चर्चा करणे शक्य आहे आणि हे सर्व एकमताने करता येईल अश्या प्रकारे हे वेगवेगळ्या स्वरूपात काम करते सहयोगी आणि पीयर लर्निंग अॅक्टिव्हिटी पैकी एक वेगळा प्रकार म्हणजे पीयर रिव्ह्यू किंवा पीयर असेसमेंट आता ही एक अतिशय सामर्थ्यवान रणनीती आहे कारण शिक्षणाच्या दृष्टीने सर्वात चांगले आणि प्रभावी मार्ग शिकण्याच्या दृष्टीने एखाद्याच्या स्वत च्या कार्याची आणि एखाद्याच्या साथीदारांच्या कार्याची समालोचना करणे आणि त्याचे पुनरावलोकन करणे होय याला पुन्हा बर्याच अभ्यासाचे पाठबळ लाभले आहे आणि हे एका क्लासरूम संदर्भात केले जाऊ शकते जे तुमच्यातील काहींनी अनुभवले असेल परंतु ई शिक्षण संदर्भ देखील आपल्या अभ्यासक्रमात किंवा मॉड्यूलमध्ये पीयर रिव्ह्यू समाविष्ट करण्यासाठी एक उत्तम माध्यम आहे पीयर रिव्ह्यू चा समावेश करण्यासाठी बरीच साधने आहेत उदाहरणार्थ पीअर ग्रेड हे एक खुले साधन आहे जे आपण वापरू आणि समाकलित करू शकतो मूडल मध्ये पीयर रिव्ह्यू यंत्रणा आहे या कोर्स मध्ये देखील आपण पीयर रिव्ह्यूची उदाहरणे पाहू शकता येथे प्रत्येक विद्यार्थ्याने कमेंटमेंट दिलेली असते की ते प्रथम काहीतरी सादर करतील आणि नंतर त्याच अॅक्टिव्हिटीवर ते इतर विद्यार्थ्यांना अभिप्राय देतील त्यामुळे पीयर रिव्ह्यूचे काम इतके चांगले होते येथे शिक्षक काय करू शकतात आपण पीयर रिव्ह्यू ची आखणी आणि सुलभ करण्यासाठी रिव्ह्यूचे मापदंड अभिप्राय निकष किंवा कधीकधी रुब्रिक्स तयार करू शकतो आणि हे आपण ई शिक्षण संदर्भात ओपन एंडेड प्रॉब्लम्स किंवा खुल्या प्रश्नांसाठी अभिप्राय कसे द्यायचे यासंबंधी दुसर्या शिक्षण डायलॉग मध्ये पाहू सामाजिक संवादाचा समावेश करण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे ई संदर्भात सहकार्य केवळ ऑनलाइन घटकापासून दूर जाणे आणि ते मिश्रित सेटिंगमध्ये विस्तृत करणे तर पुन्हा एकदा याचा आपल्याला या कोर्समध्येचअनुभव करावा लागला असेल ऑनलाईन लेसन्स आणिं मॉड्यूल हे रीअल टाईम सिंक्रोनस सत्राद्वारे पूरक असतात आणि हे फेसबुक लाइव्ह गूगल हँगआउट किंवा आपल्या पसंतीच्या कोणत्याही व्हिडिओ संप्रेषण तंत्रज्ञान साधनांद्वारे केले जाऊ शकतात म्हणून आपण शिकवू केंद्रित दृष्टिकोनाचा वापर करुन ई शिक्षण सामग्रीची आखणी करीत असलेल्या आपण विद्यार्थ्यांसाठी शिक्षण सुधारण्याच्या दृष्टीने तसेच बोलण्याची क्षमता आणि वादविवादाची कौशल्ये विकसित करण्यासाठी सहयोगी गट अॅक्टिव्हिटी डिझाईन करणे आवश्यक आहे आपल्याला अशी साधने समाविष्ट करणे आवश्यक आहे की जेथे विद्यार्थी एकत्रितपणे एकत्र काम करू शकतात अश्या अॅक्टिव्हिटीस सुकर करतात आपल्याला विद्यार्थ्यांना काही सूचना देणे आवश्यक आहे ही साधने कशी नेव्हिगेट करायची या साधनांसह काम कसे करावे याबद्दल काही मदत देणे आवश्यक आहे परंतु केवळ साधनांसह राहणे पुरेसे नाही आपल्याला या साधनांसह किंवा या साधनांच्या जवळपास सुस्पष्ट शिक्षण अॅक्टिव्हिटीस् डिझाईन करण्याची आवश्यकता आहे ज्यामध्ये प्रत्यक्षात विद्यार्थ्यांनी त्यांच्या साथीदारांसह कार्य करणे आणि एकमेकांकडून प्रभावीपणे शिकणे आवश्यक आहे धन्यवाद